रेडिएशन फ्रॉम एन एक्ससलरेटिंग चार्ज I हे इंट्रोडक्शन टू इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरी या कोर्सचे शेवटचे लेक्चर आहे तुम्ही या कोर्स मध्ये इलेक्ट्रोस्टॅटीकस मॅग्नेटोस्टॅटिकस बद्दल शिकले आहात त्यानंतर आपण डायनामिक्स चा पार्ट कडे आलो आणि तुम्ही शिकला कि इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक कसे एकमेकांना उत्पन्न करतात जेव्हा ते टाईम सोबत बदलतात आपण हे सुद्धा शिकलो की ते कसे एकमेकांना टिकवून ठेवतात आणि अशा डिस्टर्बन्स निर्माण करतात जे रेडिएट करू शकतात प्रोपॉगेट करू शकतात आणि त्यांना रेडिएशन असे म्हटले जाते E m थेरी वरचा कोणताही कोर्स पूर्ण होणार नाही जेवर तुम्ही हे पाहत नाही की रेडिएशन कसे निर्माण होते तर ह्या शेवटच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला फक्त गुनात्मक वर्णन देणार आहे की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन कसे उत्पन्न होते तुम्ही सर्वांनी हे तुमच्या अकरावी बारावीच्या वर्गामध्ये ऐकले आहे की नेमकेपणाने बोहर मॉडेलच्या संबंधांमध्ये की कोणताही ऍक्ससलरेटेड चार्ज हा रेडिएट करतो आणि म्हणूनच बोहर च्या मॉडेलमध्ये एटम हा अस्थिर असणार जर तो चार्ज ऑर्बिट रेडिएट मध्ये मूव्ह होत असेल कारण की तो ऍक्ससलरेट होत आहे तर मला तुम्हाला या लेक्चरमध्ये हे दाखवायचे आहे की चार्ज चे एक्सेलरेशन हे रेडिएशन कसे उत्पन्न करू शकते आपण नॉन ऍक्ससलरेटेड चार्जने रेडिएट का करू नाही यापासून सुरुवात करूयात तर आपण या q पॉईंट चार्ज कडे बघू या q चार्ज कॉन्स्टंट वेलोसिटी v ने मूव्ह होत आहे जे असे आहे की मी या लेक्चर मध्ये लक्ष केंद्रित करणार आहे v चे मॅग्निट्युड c पेक्षा जे की प्रकाशाची गती आहे त्यापेक्षा खूप लहान आहे या आधीच्या एका लेक्चर मध्ये किंवा असाइनमेंट मध्ये तुम्ही पाहिले आहे की मूव्ह होत असलेला चार्ज त्याच्या आजूबाजूला मॅग्नेटिक फिल्ड उत्पन्न करतो तर हा चार्ज q आपण पॉझिटिव्ह घेतला आहे तो उजव्या दिशेला मूव्ह करत आहे असे समजू यात त्याला एक B फील्ड असणार आहे जे टॉप कडून येत आहे आणि बॉटम कडे जात आहे जसे जसे तुम्ही फिल्ड पासून लांब जाता मॅग्निट्युड कमी होत जाते कितीही कमी झाले तरी हे असे आहे आणि एका गुड अप्रॉक्सीमेशन साठी मी असे करू शकतो की e फिल्ड हे रेडिअली बाहेर आहे जर हे v चे मॅग्निट्युड c पेक्षा खूप लहान आहे तर हे किती आहे त्याची तुम्ही नोंद घेतली आहे पॉइंटिंग व्हेक्टर s हे असे आहे की ते पावर काढून घेत नाही म्हणून असते रेडिएट करत नाही याकडे पाहण्याचा हा एक ढोबळ मार्ग आहे जो असा आहे हे जर हा चार्ज वेलोसिटीने मूव्ह होत आहे कॉन्स्टंट वेलोसिटी v तर मग या चार्जला आपण एक फ्रेम अटॅच करूयात मला एक लाल फ्रेम बनवू द्या x y z आणि ही फ्रेम सुद्धा कॉन्स्टंट वेलोसिटी v ने मूव्ह होत आहे आणि येथे ही माझी ग्राउंड फ्रेम आहे तर या ग्राउंड फ्रेम च्या संदर्भाने ही फ्रेम वेलोसिटीने v मूव्ह होत आहे तरीसुद्धा या लाल फ्रेममध्ये जी की मूव्ह होत असलेली फ्रेम आहे त्यामध्ये चार्ज स्थिर आहे आणि त्यामुळेच या चार्ज मुळे असलेले इलेक्ट्रिक फील्ड हे रेडिअली आऊट वर्ल्ड असणार आहे आणि त्यामुळे तेथे कोणतेही मॅग्नेटिक फिल्ड नाही आणि त्यामुळे रेडिएशन ही नाही तर मग असे लिहू या की मूव्हिंग फ्रेम मध्ये रेडिएशन नाही तरीसुद्धा ही फ्रेम कॉन्स्टंट वेलोसिटीने ग्राउंड फ्रेम च्या संदर्भाने मूव्ह होत आहे आणि म्हणूनच ती इनर्शिअल फ्रेम आहे आणि या दोन फ्रेम मधले भौतिकशास्त्र सारखेच असले पाहिजे आणि म्हणूनच हे असे निर्देशित करते कि मूव्हिंग फ्रेममध्ये रेडिएशन नाही त्याचा अर्थ ग्राउंड फ्रेम मध्ये सुद्धा रेडिएशन नाही म्हणून कॉन्स्टंट स्पीडने मूव्ह होत असलेला चार्ज रेडिएट करत नाही चला तर मग आता असे दाखवूया की एक्ससेलरेटिंग चार्ज रेडिएशन उत्पन्न करतो तर आता जे आपल्याला दाखवायचे आहे ते असे आहे की एक्ससेलरेटिंग चार्ज रेडिएशन उत्पन्न करतो जर तुम्ही फिजिक्सचा अभ्यास करणे चालू ठेवले किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फेरी मधला ऍडव्हान्स कोर्स केला तर तुम्ही हे पाहताल की पोटेन्शियल आणि अशा सर्व गोष्टींनी याचे अत्यंत काटेकोर गणितीय अनुसाधन कसे केले जाते येथे हे सर्व वर्णन अत्यंत गुणात्मक असणार आहे तर यासाठी आपण त्याचे मूलभूत गुणधर्म समजून घेऊया जे मी रेडिएशन साठी वापरणार आहे रेडिएशन मध्ये इलेक्ट्रिक फील्ड E आणि मॅग्नेटिक फिल्ड B हे दोन्ही प्रसाराच्या दिशेला परपेंडिकुलर असतात आपण हे शेवटच्या दोन लेक्चरमध्ये पाहिले आहे नंबर 2 जर तिथे एक पॉईंट चार्ज पावर p ने रेडीएट करत असेल असे समजूयात जसे तुम्ही पुढे पुढे जाल तेच पावर जास्त जास्त एरिया मध्ये जात आहे आणि पावर पर युनिट एरिया हे दुसरे काही नसून पॉइंटिंग व्हेक्टर आहे जे e स्क्वेअर च्या प्रमाणात आहे तर एका पॉइंट सोर्स पासून येणारे पॉइंटिंग व्हेक्टर किंवा पावर पर युनिट एरिया हे 1 छेद r चा वर्ग जिथे r हे पॉईंट सोर्स मधील अंतर आहे त्या प्रमाणात आहे आणि हे असे निर्देशित करते की E फिल्ड 1 छेद r च्या प्रमाणात आहे हे चित्राद्वारे पाहू जर येथे माझ्याजवळ पॉईंट सोर्स आहे येथे याला आपण ग्रीन ने बनवूया तर डिस्टेंस r येथे जर रेडिशन हे असे बाहेर पडणार असेल तर माझ्याकडे E फिल्ड असणार आहे जसे येथे दाखवले आहे तसे किंवा पेपरच्या आत जाणारे दुसऱ्या शब्दांमध्ये ते प्रसाराच्या दिशेला परपेंडीकुलर आहे आणि e हे 1 छेद r च्या प्रमाणात असणार आहे जर मी असे दाखवू शकलो की एक्ससेलरेटिंग चार्ज मला पसरत जाणारे डिस्टर्बन्स देतात जे असे म्हटले जाऊ शकते की E फिल्ड 1 छेद r आणि प्रसाराच्या दिशेला परपेंडीकुलर आहेत मी त्यांना रेडिएशन असे दाखवले आहे तर आता बघूया समजा हा चार्ज स्थिर आहे मी हा चार्ज स्थिर घेतला आहे त्याला एक इलेक्ट्रिक फील्ड आहे मी येथे तीन ते चार रेषा काढतो या अशा रेषा आणि हे E फिल्ड दुसरे काही नसून q छेद 4 पाय एप्सिलॉन 0 r चा वर्ग जेथे r हे अंतर आहे आणि हे फिल्ड रेडिअली आऊट आहे आता असे समजा ही स्टेप एक आहे स्टेप 2 आपल्याला या चार्ज चे खूप छोट्या वेळेसाठी चे इंपल्स टाऊ देते त्यामुळे ते एक वेलोसिटी v मिळवते आणि पुन्हा आपण अशाच केसेस वरती लक्ष केंद्रीत करणार आहोत की वेलोसिटी चे मॅग्निट्युड c पेक्षा जे की प्रकाशाची गती आहे त्यापेक्षा खूप लहान आहे तर हा चार्ज आता स्पीड v वेलोसिटी v ने मूव्ह होत आहे आणि त्याला अत्यंत थोड्या वेळेसाठी टाईम टाऊ साठी इम्पल्स टाऊ दिला आहे चला बघू यात काय होते तर येथे हा चार्ज सुरुवातीला स्थिर अवस्थेत होता आणि हे फिल्ड या पद्धतीने बाहेर जात होते मी त्याला रेडीएली आऊट असे करत आहे आणि त्याला एक किक दिली आहे आणि त्यामुळे हा टाईम t मध्ये येथे पोहोचतो गोष्टी थोड्याशा अतिशयोक्तीने दाखवल्या आहेत हे एवढे vt अंतर पोहोचते आता या समान टाईम t मध्ये कारण की चार्ज सारख्याच पोझिशन मध्ये फिल्ड सुद्धा बदलले आहे आणि v खूप लहान आहे जरी चार्ज च्या संदर्भात फिल्ड पोझिशन रेडियल असणार आहे मला पुन्हा त्याच लाइन्स काढू द्या ज्या मी चार्ज स्थिर असताना काढल्या होत्या मात्र आता हे सर्व स्पेसमध्ये रेडियल असू शकत नाही किंवा हे लाल फिल्ड सर्व स्पेसमध्ये असू शकत नाही कारण हे प्रसरण प्रकाशाच्या सीमित स्पीडने आहे तर हे रेडियल होईल आणि लाल फिल्ड ct पर्यंत वाढेल तर हे अंतर ct त्यानंतर थोड्या पिरेड साठी टाऊ आता मला फिल्ड काय आहे हे माहीत नाही पण ते रेडियल नक्कीच नाही याचे कारण अत्यंत सरळ आहे टाऊ दरम्यान जो एक छोटा टाईम पिरेड होता चार्ज ऍक्ससलरेटेड होता आणि म्हणून मी त्याला इनर्शिअल फ्रेम अटॅच करू शकत नाही जर मी त्याला इनर्शिअल फ्रेम अटॅच करू शकलो मला दिसू शकेल की ते फिल्ड हे ग्राउंड फ्रेम मध्ये अस्तित्वात असते पण ते मला माहित नाही मला नक्कीच माहित आहे पण जेव्हा ते एका वेलोसिटीने मूव्ह होत आहे आपल्याला नक्कीच माहित आहे की आपण त्या चार्ज ला फ्रेम अटॅच करू शकतो जेथे फिल्ड रेडियल आहे आणि कारण की वेलोसिटी कमी आहे ते ग्राउंड फ्रेम मध्ये सुद्धा रेडियल राहते मला नक्कीच माहित आहे की c टाऊ च्या बाहेर फिल्ड पुन्हा रेडियल आहे हे या दोन रीजन्स च्या मध्ये आहे त्या रिजनचे नेचर जे मी ग्रीन ने दाखवत आहे ते मला माहित नाही हे चित्र पुन्हा बनवूया तर हे काळे ह्या इथे स्थिर चार्ज आणि अंतर ct पर्यंत आणि त्याच्या थोडेसे पुढे त्यानंतर फिल्ड हे सर्व ठिकाणी रेडियल असणार आहे हे ह्या बाजूलाही करूयात तर मी हे सर्कल बनवतो हे एक सर्कल अशा प्रमाणे त्याच्या आजूबाजूला आणखी एक सर्कल आहे अशा पद्धतीने बाहेर असलेल्या सर्कलच्या बाहेर फिल्ड रेडियल आहे या बाजूला सुद्धा या दोन सर्कलच्या मधील अंतर हे c गुणिले टाऊ आहे हे टाऊ टाईम चा छोटासा कालावधी आहे ज्यामध्ये मी इंपल्स दिला आहे टाईम t नंतर चार्ज पार्टिकल येथे आला आहे हे अंतर म्हणजे v t आहे आणि आता फिल्ड हे यापासून रेडिअली आऊट आहे पण फक्त या इनर सर्कल पर्यंत कारण की ती माहिती मूव्ह होऊन इथपर्यंत पोहोचली आहे त्या दरम्यान दुसरे काहीतरी घडले आहे आता हे लक्षात घ्या की मॅक्सवेल इक्वेशन्स मध्ये आपण असे गृहीत धरले होते की डायव्हरजन्स ऑफ E इंटिग्रेटेड ओव्हर सरफेस हे बरोबर आहे q छेद एप्सिलॉन 0 जे गॉसस लॉ आहे हे कुठेही असेच राहते कोणतीही फ्रेम असली तरी तर नंबर ऑफ लाइन्स जर मी नंबर ऑफ लाइन्स चार्ज ला रिप्रेझेंट करणाऱ्या लाईन्स या आत आणि बाहेर सारख्याच राहतात तर मग एकाच मार्गाने ते तिथे असू शकतात त्यामध्ये जर मी अधिक जोडले या ग्रीन फिल्ड मधून हे येथे हे ग्रीन फिल्ड जे बाहेर आहे येथे बाहेर आहे आणि हे ग्रीनफिल्ड दुसर्या बाजूला असलेले तर या फिल्ड लाइन्स याप्रमाणे दिसत आहेत मला हे सर्व एकाच रंगाच्या करू द्या स्पष्टपणे याप्रमाणे येथे येथून बाहेर येथून बाहेर आणि येथे येते याप्रमाणे इथून बाहेर इथून बाहेर तुम्ही येथे जे फिल्ड लाईनचे स्ट्रक्चर पहात आहात या बाजूचे व्हील हे असे असणार आहे पुन्हा जेव्हा आतल्या फिल्ड कडे बघितले तर ते रेडियल होते जेव्हा बाहेरच्या बाजूला फिल्ड चार्ज कॉन्स्टंट वेलोसिटी ने मूव्ह होत असताना पुन्हा जे काही मी त्या फ्रेम मध्ये बघितले कमी वेलोसिटी साठी मी असे म्हणू शकतो की फिल्ड हे नेमकेपणाने ग्राउंड फ्रेम साठी सुद्धा सारखेच आहे त्यांच्या दरम्यान मला माहीत नाही फक्त एक गोष्ट जी मला माहित आहे की नंबर ऑफ लाइन्स आत आणि बाहेर सारख्याच असल्या पाहिजेत आणि म्हणून ही ब्लू लाईन रस्ता दाखवते आहे तो एकच रस्ता या पद्धतीने मी त्यांना जोडू शकतो सगळ्यात सोपा रस्ता ज्यांनी आपण त्यांना जोडू शकतो पण जर मी त्यांना अशा पद्धतीने जोडले तर काहीतरी गमतीशीर घडते या रिजन मध्ये 2 सर्कल्स च्या दरम्यान तुम्ही येथे पहा ही ब्लू लाईन एक कॉम्पोनन्ट रेडियल डायरेक्शन च्या दिशेला परपेंडिकुलर आहे तर मग काय घडत आहे आता तुम्ही बघू शकता आपण एक्सीलरेशन इंपल्स दिले आहे हा छोटा रिजन त्याची रुंदी c टाऊ एवढी आहे त्याने प्रपोगेशन c च्या स्पीडने सुरू केले आहे तर तेथे हे रिजन अस्तित्वात आहे साईज ला अनुसरून तेवढ्या वेळा जेव्हा चार्ज ऍक्ससलरेट होत आहे जे डायरेक्शन ऑफ प्रोपागेशन ला परपेंडिकुलर आहे पुढे आपल्याला हे दाखवायचे आहे की ते 1 छेद r एवढे आहे आणि म्हणून रेडीएटेड पावर मोजायचे आहे